नमस्कार तर शेवटच्या वर्गात आपण सोर्स उपलब्ध नसताना एका रांगेत RLC सर्किट आणि त्याचा रिस्पॉन्स याबद्दल चर्चा करीत होतो या आठवड्यात आपण आपला प्रवास पुढे चालू ठेवू आणि आपण स्टेप इनपुट लागू केल्यावर काय घडते ते पाहू शेवटच्या वर्गात आपण काय चर्चा केली ते प्रथम समजून घेऊया आपण सोर्स फ्री एका रांगेत RLC सर्किट बद्दल चर्चा केली आणि आपण चर्चा करताना नमूद केले की आपल्याकडे जे वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशन आहे किंवा आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ द्वारे मिळते ते सेकंड ऑर्डर स्वरूप आहे म्हणून त्याला सेकंड ऑर्डर सर्किट म्हणतात आता जर आपणास ही आकृती दिसली तर एनर्जी सुरुवातीला इंडक्टर तसेच कॅपेसिटर मध्ये ठेवली जाते म्हणून कॅपेसिटर सुरुवातीला व्होल्टेज Vo ला चार्ज केला जातो आणि इंडक्टरला Io म्हणून प्रारंभिक करंट असतो कारण हे दोन घटक एनर्जी साठवतात हे आता आपण स्थिर केले आपल्याला KVL वापरूण हे इक्वेशन मिळेल हे सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे आता आपण असे गृहित धरले की करंट आहे जर आपण वरील इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवली नंतर त्याचे निराकरण केले तर असे आढळले की इक्वेशनसाठी दोन रूट्स शक्य आहेत आणि आपण σ1 आणि σ2 पाहिले आणि आपण α आणि असे गृहित धरले जेव्हा आपण सरलीकृत केले तर आपल्याला स्लाइड्समध्ये दाखवल्याप्रमाणे σ1 आणि σ2 मिळाले आता σ1 आणि σ2 च्या व्हॅल्यू आधारे आपल्याला असे आढळले की इक्वेशनसाठी 3 प्रकारचे उपाय उपलब्ध आहेत जेव्हा म्हणजे सर्किट ओव्हरडॅम्प्ड केलेले असेल हे प्रथम प्रकरण आहे जेव्हा म्हणजे आपल्याकडे क्रिटिकल डॅम्प्ड प्रकरण आहे आणि जेव्हा म्हणजे आपल्याकडे अंडरडॅम्प्ड प्रकरण आहे आता जेव्हा आपण म्हणतो की ते ओव्हरडॅम्प्ड झाले आहे आणि आपल्याला ही जी स्थिती मिळाली ती आहे आता त्या अटिंच्या आधारे आपल्याला आढळलेली करंटची व्हॅल्यू आहे टाईमच्या संदर्भात करंट i चे बदल कर्व आखताना आपण पाहिले आहे की कर्व असे दिसेल म्हणजेच कर्व 0 पासून सुरू होईल आणि अखेरीस ते काही ठिकाणी स्थिर होईल कारण ते सोर्स फ्री आहे नंतर टाईम t इन्फिनिटीकडे वळत असल्यामुळे ते 0 कडे येईल आता दुसरे प्रकरण ज्याची आपण चर्चा केली जेथे अट आहे आणि आपल्याला आढळले की टाईम t बरोबर असतांना करंट i आहे आणि जेव्हा आपण टाईम t च्या संदर्भात करंट i ची व्हॅल्यू आखली आपण पाहिले की करंट मधील वैशिष्ट्य आकृतीमध्ये दर्शविले आहे आणि आपण पाहिले की टाईम t बरोबर 1α वर करंटची अधिकतम व्हॅल्यू असेल आता आपण तिसरे प्रकरण ज्याची चर्चा केली त्या बाबतीत आणि आपल्याला आढळले की करंटचे इक्वेशन म्हणजे एक्सपोनेशियल टर्म तसेच साइन आणि कोसाइन टर्म होते म्हणून जेव्हा आपण करंट i चा बदल टाईमच्या संदर्भात आखला आपण पाहिले की ते एक्सपोनेन्शियली क्षय होते तसेच ते ऑसीलेटरी होते कारण त्याच्यात सायनुसायडल टर्म उपलब्ध होते आणि टाईम कालावधी होतो आणि एक्सपोनेन्शियली क्षय होते कारण एक्सपोनेन्शियल घटक उपलब्ध आहे हे आपण शेवटच्या वर्गात चर्चा करीत होतो आता एका रांगेत RLC नेटवर्क चे विविध गुणधर्म काय आहेत ते पाहूया आपण असे म्हणू शकतो की डॅम्पिंग चा परिणाम रेसिस्टर R च्या उपस्थितीमुळे होतो कारण डॅम्पिंग घटक α रेसिस्टर R वर अवलंबून असतात म्हणून आपण R ची व्हॅल्यू ट्यून करू शकतो आणि विविध प्रकारचे डॅम्पिंग परिणाम मिळवू शकतो जेव्हा अट α बरोबर 0 असतो म्हणजे R बरोबर 0 असतो तर याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे शुद्ध LC सर्किट आहे आणि त्या प्रकरणात आपल्याकडे फक्त असेल हे आपल्या अंडॅम्प्ड नॅचरल फ्रिक्वेन्सी शिवाय काही नाही त्या प्रकरणात रिस्पॉन्स फक्त ऑसीलेटरी आहे आणि सर्किट लॉसलेस असल्याचे म्हटले जाते आणि डीसीपेट करणारा घटक नसल्यामुळे उर्जा ऑसीलेट होत राहते R ची व्हॅल्यू समायोजित करून रिस्पॉन्स अन्डॅम्पड ओव्हरडॅम्पड क्रिटिकलीडॅम्पड किंवा अंडरडॅम्पड केले जाऊ शकते म्हणून RLC सर्किट मधील R हा महत्त्वपूर्ण घटक आहे दोन प्रकारच्या स्टोरेज एलिमेंट्स च्या अस्तित्वामुळे ऑसीलेटरी रिस्पॉन्स शक्य आहे म्हणून येथे आमच्याकडे इंडक्टर तसेच कॅपेसिटर आहेत जे स्टोरेज एलिमेंट्स म्हणून कार्य करतात म्हणून L आणि C दोन्ही असल्यामुळे मागे व पुढे उर्जेचा प्रवाह चालू ठेवतात कारण आपल्याला ऑसीलेटरी रिस्पॉन्स मिळतो आता सर्किटच्या अंडरडॅम्पड रिस्पॉन्सद्वारे डॅम्पड ऑसीलेशन देखील रिंगिंग म्हणून ओळखले जाते आता क्रिटिकलीडॅम्पड प्रकरण हे अंडरडॅम्प्ड आणि ओव्हरडॅम्प्ड प्रकरणांमधील रेषा आहे आणि हे सर्वात वेगवान क्षय घेते म्हणून जर आपल्याकडे अशी प्रणाली असेल ज्यावर क्रिटिकल डॅम्प्ड असेल तर तो सर्वात वेगवान क्षय घेईल त्याच प्रारंभिक परिस्थितीसह ओव्हरडॅम्प्ड प्रकरणात सर्वात जास्त टाईम मध्ये पुर्तता होत आहे कारण स्टोरेज एलिमेंट्समध्ये सुरुवातीला साठवलेली उर्जा डीसीपेट होण्यास बराच काळ लागतो आता आपल्याला ऑसीलेशन किंवा रिंग शिवाय वेगवान रिस्पॉन्स हवा असेल तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला प्रणालीला क्रिटिकल डॅम्प्ड सर्किट बनवावे लागेल जेणेकरून त्या बाबतीत आपल्याला कोणतेही ऑसिलेशन शिवाय सर्वात वेगवान रिस्पॉन्स मिळेल आता आपण सोर्स फ्री समांतर RLC सर्किटबद्दल बोलूया तर या प्रकरणात काय होते आपल्याकडे R L आणि C हे सर्व घटक समांतर आहेत आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला प्रथम प्रारंभिक अट काय आहे ते शोधून काढावे लागेल आपण असे समजू इंडक्टर मधून वाहणारा प्रारंभिक करंट I0 आहे आणि प्रारंभिक कॅपेसिटर व्होल्टेज V0 आहे म्हणून टाईम बरोबर 0 असताना करंटचे इक्वेशन ने दर्शविले जाईल इंटिग्रेशन ची रेंज वजा इन्फिनिटी ते 0 च्या दरम्यान राहील कारण हा टाईम असा आहे जिथे सुरुवातीला प्रणाली विश्रांती घेते तर टाईम बरोबर 0 असताना किती करंट वाहत आहे तोच सर्किटमध्ये टाईम t बरोबर 0 च्या आधी वाहत राहील टाईम t बरोबर 0 साठी आपण असे गृहित धरत आहोत की सुरुवातीला कॅपेसिटर वोल्टेज V0 सह चार्ज होत आहे आता काय होईल जर आपण या दोन प्रारंभिक परिस्थितीला गृहित धरले आणि सर्किट समांतर असेल तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण तीन घटक जोडलेल्या नोड वर किर्चहोफ करंट लॉ लागू करू शकता इक्वेशन नुसार आता या नोडवर रेझिस्टर इन्डक्टर आणि कॅपेसिटर करंटची बेरीज 0 होईल आता इक्वेशन ला डिफरंशिएट केले आणि C ने भागले तर आपल्याला इक्वेशन मिळेल आता प्रथम डेरिव्हेटिव्ह् σ आणि दुसरे डेरिव्हेटिव्ह् σ2 ने बदलून आपण वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशन मिळवू शकता हे सेकंड ऑर्डर इक्वेशन असल्याने आपल्याला या इक्वेशन चे दोन रूट्स मिळतील रूट्स काय असतील रूट्स σ1 आणि σ2 असतील तर वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशनच्या व्हॅल्यूस् रूट्स σ1 आणि σ2 आहेत असे समजू σ1 आणि σ2 च्या व्हॅल्यूस् इक्वेशन नुसार शोधल्या आहे जेणेकरून आपल्याला दोन रूट्स मिळतील आता हे समजू आणि याचा उपयोग करून रूट्स म्हणून लिहिले जाऊ शकतात आता जर आपण हे रूट्स पाहिले तर RLC सर्किटचे एका रांगेत विश्लेषण करीत असताना जे आपल्याला मिळाले त्यासारखेच आहे α आणि च्या व्हॅल्यूच्या आधारे आपण पुन्हा तीन संभाव्य निराकरणे मिळवू शकता जर आपण या प्रकरणात मालिकेच्या RLC सर्किटशी तुलना केली तर आपल्याला तीन संभाव्य निराकरणे मिळतील पहिली अट दुसरी अट आणि तिसरी अट आहे आता जेव्हा आपण त्यास ओव्हरडॅम्प्ड प्रकरण म्हणून संबोधित करतो तर आपण अटी घातल्यास काय होईल आपण आधी गृहित धरलेल्या या व्हॅल्यू सह आपण α आणि चे स्थान बदलल्यास आपल्याला ही अट मिळेल सर्किट ओव्हरडॅम्प होईल त्या प्रकरणात वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशनचे रूट्स वास्तविक आणि नकारात्मक आहेत आपल्याला एका रांगेत RLC सर्किटच्या प्रकरणात जे मिळाले ते ह्या सारखेच आहे त्याचप्रकारे आपल्याला या प्रकरणात जो रिस्पॉन्स मिळेल तो इक्वेशन मध्ये दिला गेला आहे हा रिस्पॉन्स एका रांगेत RLC सर्किटच्या बाबतीत आपल्याला जे मिळाले ते ह्या सारखेच असेल आता क्रिटिकल डॅम्प्ड प्रकरणाच्या बाबतीत येथे प्रणाली क्रिटिकल डॅम्प्ड असेल जेव्हा असेल म्हणून त्या प्रकरणात देखील रूट्स वास्तविक आणि समान असतील म्हणून आपण असे म्हणू शकता की इक्वेशन द्वारे रिस्पॉन्स दिले गेले आहे तर हे जे आहे ते पुन्हा एका रांगेत RLC सर्किटच्या प्रकरणा सारखेच आहे आता तिसरे प्रकरण म्हणजे असताना अंडरडॅम्प्ड प्रकरण आहे म्हणजेच ही व्हॅल्यू तर या प्रकरणात रूट्स कॉम्प्लेक्स असतील आणि इक्वेशन प्रमाणे व्यक्त केली जाऊ शकतात जिथे म्हणून आपण एका रांगेत RLC आणि समांतर RLC सर्किट्स या दोन्ही प्रकरणांची तुलना करू शकता आपल्याला कळेल की रूट्स एकसारखीच आहेत एकमेव बदल म्हणजे अट असेल कारण येथे घटक समांतर आहेत म्हणूनच दोन्ही प्रकरणात L R आणि C दरम्यानचे संबंधांमध्ये भिन्नता आहे परंतु रिस्पॉन्स शेवटी आपल्याला एका रांगेत RLC सर्किटच्या बाबतीत मिळालेल्या रिस्पॉन्स सारखाच असेल या प्रकरणात हे इक्वेशन दिले गेले आहे जे आपल्याला ऑसीलेटरी रिस्पॉन्स सह एक्सपोनेन्शियल क्षय रिस्पॉन्स सुद्धा देईल या दोन्ही प्रकरणात जसे की RLC सर्किटच्या बाबतीत आपण टाईमच्या संदर्भात करंट i ची तुलना करत होतो या प्रकरणात हा समांतर RLC सर्किट असल्याने आपल्याला टाईमच्या संदर्भात व्होल्टेज शोधण्यात फायदा आहे म्हणून येथे आपणास एक्सपोनेन्शियल क्षय सह ऑसीलेटरी रिस्पॉन्स मिळेल म्हणून एक्सपोनेन्शियल क्षय या संज्ञे मुळे ऑसीलेटरी रिस्पॉन्स या संज्ञे मुळे असेल आता आपण स्टेप इनपुट सीरीज RLC सर्किटवर लागू करण्याच्या प्रकरणाबद्दल बोलूया स्विच बंद केल्यावर t बरोबर 0 असेल तर मेश मध्ये एक करंट वाहत असेल तर असे म्हणूया की करंट i आहे आता आपल्याला या सर्किटसाठी मेशचे इक्वेशन लिहिण्याची काय गरज आहे आपण KVL कडून मिळणारे लूप किंवा मेशचे इक्वेशन सुलभ करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून जेव्हा तुम्ही KVL टाईम t 0 पेक्षा जास्त साठी लावाल क्षण जेव्हा आपण स्विच बंद कराल तेव्हा तुम्हाला मिळेल आता तुम्हाला हे माहित आहे हे मेश चे इक्वेशन वापरल्यामुळे तुम्हाला सेकंड ऑर्डरसाठी असे इक्वेशन मिळेल आता जेव्हा आपण वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशन तुलना करता तेव्हा DC सोर्सच्या उपस्थितीमुळे वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशन प्रभावित होणार नाही आपण पाहू शकता की या इक्वेशनचे निराकरण दोन भागात विभागले जाऊ शकते त्याचे दोन घटक असतील एक नॅचरल रिस्पॉन्स आणि दुसरा फोर्सड रिस्पॉन्स तर आपण ज्या एका रांगेत RL किंवा एका रांगेत RC सर्किटच्या बाबतीत चर्चा केल्या त्यासारखे होईल जर आपण त्या सर्किट्सवर स्टेप इनपुट लागू करतो तर तशाच प्रकारे येथेही आपण सर्किटचा एकूण रिस्पॉन्स दोन भागात विभागू शकतो एक म्हणजे नॅचरल रिस्पॉन्स आणि दुसरा फोर्सड रिस्पॉन्स आता आपण पाहू शकता की इक्वेशन प्रमाणे एकूण रिस्पॉन्स हा फोर्सड रिस्पॉन्स अधिक नॅचरल रिस्पॉन्स म्हणून लिहिला जाऊ शकतो आता नॅचरल रिस्पॉन्स शोधण्यासाठी तुम्हाला Vs ची 0 व्हॅल्यू सेट करणे आवश्यक आहे जेव्हा आपण इक्वेशन मध्ये Vs बरोबर 0 ठेवाल तेव्हा तुम्हाला डाव्या बाजूचे घटक मिळतील आणि हे 0 च्या बरोबरीचे असतील आणि हेच इक्वेशन आहे जे आपल्याला बाह्य सोर्स शिवाय एका रांगेत RLC सर्किटचे विश्लेषण केल्यावर प्राप्त होते म्हणून सोर्स फ्री RLC सर्किटच्या बाबतीत मागील चर्चेच्या आधारे आपण केवळ सर्किटचा नॅचरल रिस्पॉन्स लिहू शकतो आणि असेही म्हणू शकतो की तेथे अंडरडॅम्प्ड ओव्हरडॅम्प्ड आणि क्रिटिकली डॅम्प्ड प्रकरणे अशा तीन अटी आहेत हे इक्वेशन आणि वापरून वर्णन केले आहे आता आपल्याला फोर्सड रिस्पॉन्स शोधण्यासाठी व्होल्टेज t ची स्टेबल स्टेट किंवा अंतिम व्हॅल्यू काय असेल हे शोधणे आवश्यक आहे t म्हणजेच इन्फिनिटीतेकडे वळणारा टाईम आहे कॅपेसिटर व्होल्टेजची अंतिम व्हॅल्यू सोर्स व्होल्टेज सारखीच असेल जर आपण आकृती पाहिल्यास आपण हे विशिष्ट स्विच दीर्घ काळासाठी चालू ठेवू तर काय होईल तेव्हा त्या प्रकरणात आपला इंडक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करेल म्हणून संपूर्ण व्होल्टेज कॅपेसिटरवर लागू होईल जे सोर्स व्होल्टेज एवढे असेल कारण कॅपेसिटर पूर्ण चार्जड् झाल्या वर करंट 0 होईल म्हणजे शेवटी आपल्याला कॅपेसिटर व्होल्टेज Vs मिळेल म्हणून आपण तीच व्हॅल्यू वापरू आणि आपण असे म्हणू की फोर्सड रिस्पॉन्स हा सोर्स व्होल्टेजशिवाय काही नाही म्हणून हे आपल्याला मिळाले आहे म्हणून आता आपण काय लिहू शकतो इक्वेशन आणि मध्ये दिल्याप्रमाणे ओव्हरडॅम्प्ड अंडरडॅम्प्ड आणि क्रिटिकली डॅम्प्ड प्रकरणांसाठी संपूर्ण निराकरण म्हणून लिहिले जाऊ शकते आता A1 आणि A2 ही उरलेल्या पॅरामिटर्स ची व्हॅल्यू आहे म्हणून हया व्हॅल्यूची आपण प्रारंभिक परिस्थितीच्या मदतीने गणना करू शकतो जी आपण टाईम t 0 च्या समतुल्य मानली होती आपल्याकडे इंडक्टरद्वारे वाहणारे प्रारंभिक व्होल्टेज आणि प्रारंभिक करंट आहे तर आपण ती व्हॅल्यू वापरू शकतो आणि या तीन इक्वेशन मधील माहित नसलेल्या कॉन्स्टन्स ची व्हॅल्यू शोधू शकतो यायोगे आपण आपले आजचे सत्र बंद करू जेथे आपण एका रांगेत RLC सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्स बद्दल चर्चा केली आपण पुढच्या वर्गात आपली चर्चा सुरू ठेवू जेथे समांतर RLC सर्किटच्या रिस्पॉन्स बद्दल चर्चा करू धन्यवाद